मुव्हिंग आयर्न साधनांचे प्रात्यक्षिक महत्वाचे शब्द डॅम्पिंग मॅग्नेटिक मटेरियल मुव्हिंग आयर्न उपकरण नमस्कार आणि स्वागत आहे तर मी हे प्रॉमिस केले होते की ह्या व्हिडीओ मध्ये आपण हलणारे लोखंडी उपकरण म्हणजेच मुव्हिंग आयर्न उपकरण उघडणार आहोत आणि ते तंतोतंत कसे कार्य करते ते पाहू आणि आपण त्याच्या संरचनेवर आणि वेगवेगळ्या वैशिष्टांविषयी अधिक माहिती पाहु तर सुरू करण्यापूर्वी तुमच्यासाठी एक छोटी टीप आहे की हा विशिष्ट व्हिडीओ परीक्षेसाठी आणि तत्सम गोष्टींसाठी तितकासा महत्त्वाचा नाही परंतु हा मनोरंजक आहे म्हणून जर तुम्ही फक्त सिद्धांतावर खुश असाल तर तुम्ही हा व्हिडिओ वगळू शकतात काहीही हरकत नाही आणि जर तुम्ही उपकरणाच्या मॅनुफॅक्टअरिंग ची माहिती जाणून घेऊ इच्छित असाल तर मी येथे गोष्टी समजावून सांगण्याचा प्रयत्न करेन तर जे उपकरण मी माझ्या हातात घेतले आहे ते हलणारे चुंबकिय उपकरण आहे आता तुम्ही हे पाहू शकता की ही स्केल आहे हा पॉईंटर आहे आणि मी हे अजून उघडण्याआधी आपण पुढे जाण्यापूर्वी काही सिद्धांतीक गोष्टींबद्दल चर्चा करणे आवश्यक आहे तर पुन्हा परत आपण संगणकाच्या स्क्रीन कडे वळूया तर आपण व्यावहारिक रिपलसिव्ह प्रकारच्या उपकरणाबद्दल बोलू आपल्याकडे नक्कीच एक कॉईल असेल परंतु कॉईल रेखांकित करण्याआधी मी दुसरी एक गोष्ट रेखांकित करतो असे म्हणूया की माझ्याकडे यासारखा एक स्पिंडल किंवा अक्ष आहे आणि ते एक बिअरिंग च्या जोडीभोवती फिरू शकतात तर ह्या बिअरिंग्ज आहेत तर हे स्पिंडल किंवा अक्ष अशाप्रकारे फिरू शकते आता माझ्याकडे असलेला लोखंडी गजाचा तुकडा मी जोडेल तर हा एक लोखंडी गजबार आहे ठीक आहे आणि मी याला या स्पिंडल शी या अक्षाशी अशाप्रकारे जोडेल तर आता हा लोखंडी बार देखील या स्पिंडलसह या बेअरिंग च्या भोवती फिरू शकतो जेणेकरून हे देखील फिरेल या संपूर्ण गोष्टी अशारितीने फिरू शकतात तर कदाचित मी तुम्हाला कॅमेरावरती हे छोटेसे प्रात्यक्षिक देऊ शकतो तर हे असे आहे असे म्हणूया की हा पेन एक अक्ष आहे जो फिरू शकतो आणि त्याला मी लोखंडी बार जोडला आहे जो हा पेन आहे हा निळा पेन लोखंडी बार आहे तर हा पिवळा पेन अक्ष आहे तर हा अशाप्रकारे फिरतो तर तुम्ही पाहता हा निळा पेन ज्याला तुम्ही लोखंडी बार म्हणतात तो असा पिवळ्या पेन भोवती फिरतो तो पिवळा पेन अक्ष किंवा स्पिंडल आता ह्या संपूर्ण गोष्टी मी कॉईल च्या आत टाकेन तर आता माझ्याकडे कॉईल असेल आता ह्या सर्व गोष्टी ह्या कॉईल मध्ये जाणार परंतु आपण ही कॉईल थोडी कट करू उघडू जेणेकरुन तुम्ही ह्या कॉईल मधुन पाहु शकाल तर मी हे अशाप्रकारे उघडतो आणि मी ते कट करत आहे जेणेकरून आपण त्याद्वारे पाहु शकतो तर ही कॉईल ह्या आखणी भोवतीच गुंडाळली आहे तर चला मी येथे टर्न्स देखील काढतो तर हे टर्न्स आहेत आणि इतर काही मी हे पुढे रेखाटत नाही तर हा स्पिंडल या कॉईल च्या आत आहे आता माझ्याकडे आणखी एक लोखंडी बार आहे जो मी येथे रेखाटत आहे तर पहिल्या लोखंडी बार जवळ परंतु हे मी ह्या कॉईल ला जोडेल तर हे या दंडगोलाकार फ्रेम ला जोडेल किंवा स्क्रु करेल तर हे हलू शकत नाही तर हा निश्चित आहे आणि हा हलणारा आहे तर मी तुम्हाला ही व्यवस्था दर्शविण्याचा प्रयत्न करतो आता आपण डोक्यावरील कॅमेरा कडे वळूया तर हे सिलिंडर किंवा कॉईल असू दया आणि मी त्याला इथे लोखंडी बार जोडतो अशाप्रकारे तर ही अशाप्रकारे व्यवस्था आहे तर हा कागद म्हणजे कॉईल आहे दंडगोलाकार कॉईल आणि हा पेन तुम्ही पाहु शकता हा पेन या सिलेंडर ला जोडलेला आहे म्हणुन हा पेन सिलिंडर च्या संदर्भात हलू शकणार नाही तर हे असे आहे आणि या आत माझ्याकडे ही व्यवस्था आहे हा स्पिंडल आणि दुसरा लोखंडी बार आणि हा कॉईल च्या आत फिरू शकतो तर हा फिरू शकतो परंतु हा एक फिरत नाही ठीक आहे साधारणपणे हे दोन लोखंडी बार म्हणजेच माझा निळा आणि काळा पेन ते एकमेकांच्या अगदी जवळ असतात आता जर माझ्याकडे या कॉईल मधुन करंट प्रवाहित होत असेल असे म्हणूया की हे टर्न्स आहेत तर मी काही टर्न्स रेखांकित करतो तर हा एक टर्न आहे त्याचप्रमाणे हा दुसरा टर्न आहे तर माझ्याकडे यातुन काहीही करंट प्रवाहित होत असेल तर काय होईल तर हा लोखंडी बार चुंबकीय बनेल त्याचप्रमाणे दुसरा लोखंडी बार जो या दोघांमध्ये होता तो पण चुंबकीय बनेल आणि आपण आपल्या मागील व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे समान ध्रुव एकमेकांच्या जवळ असतील तर जर ही बाजू उत्तर ध्रुव असेल तर हि बाजुदेखील उत्तरध्रुव असेल म्हणूनच हे दोन बार एकमेकांना रिपेल करतील आणि हे एकमेकांपासून दूर जातील हा काळा हलू शकणार नाही हा निळा हलू शकतो म्हणून हा निळा काळ्यापासून दूर जातो तर ही व्यवस्था आहे तर येथे आपल्याकडे स्किनवर तशीच एक गोष्ट आहे जसेच आपण ह्या कॉईल ला उत्तेजन देत आहोत जर आपल्याकडे कुठलेही करंट असेल तर हा निश्चित बार हलू शकत नाही परंतु हा हलणारा बार सरकेल व तो ह्या निश्चित बार च्या दूर जाणार आता आपण स्प्रिंग अशाप्रकारे जोडु शकतो जेणेकरून हि स्प्रिंग ह्या हलणार्या बार ला सामान्य स्थितीत धरून ठेवण्यास मदद करेल आणि काही समतोल स्थापित होईल तर हे जास्त व्यावहारिक रिपलशन प्रकारचे उपकरण आहे जे आता आपण पाहणार आहोत अद्यापतरी ते हे उपकरण नाही परंतु तुम्हाला सर्व प्रथम या उपकरणाचे कार्यतत्व समजले पाहिजे आता आपण यात आणखी बदल करू तर हे पहा तर येथे जेव्हा हलणारा बार थोडा दूर असेल काही प्रमाणात दूर याचा अर्थ असा की निश्चित बार पासून काही अंतरावर त्यातील फोर्स रिपलसिव्ह फोर्स हा खूप कमी होईल खूप कमकुवत होईल कारण फोर्स हा अंतराच्या वर्गाच्या विपरीत प्रमाणात आहे तर म्हणुन हा बार फार पुढे जाऊ शकत नाही म्हणुन उपकरणाची संवेदनशीलता कमी होईल हे जास्त बदलणार नाही आता मी तुमच्यासाठी आणखी एक साधन तयार करेल त्यासाठी चला तर डोक्याजवळील कॅमेरा कडे जाऊया मी सर्वप्रथम अशा प्रकारचे शीट घेईल आणि मग मी ते ट्रॅपेझॉइड सारखे दुमडेल तर तुम्हाला दिसेल कि या बाजुला लांबी जास्त आहे या बाजुला लांबी कमी आहे आता मी याला सिलेंडर प्रमाणे ह्या कागदामध्ये दुमडेल तर आता हे सिलिंडर सारखे दिसते परंतु तुम्ही पाहु शकता की हे एकसमान किंवा स्थिर उंचीचे नाही इथे सिलिंडर ची उंची कमी आहे आणि इथे सिलिंडर ची उंची वाढते आणि येथे जास्तीत जास्त उंची आहे तर ही व्यवस्था आहे आता माझ्याकडे कॉईल किंवा टर्न्स यावरती असतील तर ही कॉईल आहे तर त्याचा अर्थ कॉपर कंडक्टर हा करंट ला प्रवाहित करेल आणि याआत माझ्याकडे ही व्यवस्था आहे एक स्पिंडल ज्याला लोखंडी बार अशापद्धतीने जोडलेले आहे आता काय होणार पहा हा सिलेंडर चुंबकीय साहित्याचा बनलेला आहे तर हे चुंबकीय साहित्य आहे ते लोह असु शकते किंवा स्टील स्टील नाही मला असे म्हणायचे की एखादे चुंबकीय साहित्य जसेकी लोह आता पहा जेव्हा करंट प्रवाहित होते हे चुंबकीय होईल हे स्वतःच चुंबकीय होईल आणि याची एक बाजु उत्तर ध्रुव आणि दुसरी बाजु दक्षिण ध्रुव असेल पहा ही बाजु उत्तर ध्रुव आहे तर ही बाजू ही संपुर्ण बाजु उत्तर ध्रुव आहे म्हणुन मी N लिहितो N म्हणजे उत्तर तर ही बाजु उत्तर ध्रुव म्हणुन चुंबकीय होते आणि ही बाजु दक्षिण ध्रुव म्हणुन चुंबकीय आहे तर मी S लिहितो S म्हणजे दक्षिण ही बाजु N आहे ती बाजु S आहे आता जेव्हा माझ्याकडे लोखंडी बार आतमध्ये असतो तो पुन्हा चुंबकीय होईल आणि जर उजवी बाजु उत्तरेस असेल तर ही बाजुदेखील उत्तरेस आहे उजवीबाजु डावीकडे नाही तर दक्षिणेकडे आहे आणि ही याच्या आत आहे आता जर हे असेच असेल तर एखाद्या क्षणी आपणास दिसेल की उत्तर ध्रुव उत्तर ध्रुवाच्या जवळ असेल या आणि या आणि उत्तर ध्रुवाच्या तुलनेत तर या दोन उत्तर ध्रुवांच्या तुलनेत या दोन उत्तर ध्रुवांमध्ये बरेच अंतर आहे कारण ह्या सिलेंडर च्या ट्रॅपेझॉइडल आकारामुळे म्हणुन हा उत्तर ध्रुव अशाप्रकारे रिपेल करेल म्हणुन जसे करंट प्रवाहित होईल आतील लोखंडी बार फिरेल पहा ही दिशा स्पष्ट पणे काळजीपूर्वक पहा तर हि ती दिशा आहेत ज्यामध्ये आतील बार फिरत आहे तर ही यंत्रणा आहे आणि आता हळुहळू आपले उपकरण उघडू तर सर्वप्रथम मी ही गोष्ट बाहेर काढतो मग मी ते एका बाजूला ठेवतो ही कॉईल आहे आणि ही प्लास्टिक फ्रेमच्या वर आहे तर हे कॉईल चे दोन टोकं आहेत ह्या कॉईल मध्ये माझ्याकडे एक चुंबकीय सिलेंडर आहे आणि हे खूप काळजीपूर्वक पहा मी हे अगदी जवळून तुमच्याकडे आणीन हा ट्रॅपेझॉइडल आकार आहे ज्याबद्दल आत्ता आपण चर्चा केली होती तर कदाचित आपण यामध्ये आत झूम करू शकतो म्हणुन काळजीपूर्वक पहा की हा ट्रॅपेझॉइडल आकार आहे तुम्ही पाहू शकता चला तर मला काही रेषा काढु दया तर ह्या सीमा तुमच्यासाठी स्पष्ट आहेत हा चुंबकीय सिलेंडर चा ट्रॅपेझॉइडल भाग पहा आणि हे या कॉईल च्या आत आहे हा भाग कॉईल च्या आत होता आणि त्यानंतर आपल्याकडे हि व्यवस्था आहे तर ही गोष्ट ह्या कॉईल च्या आत होती म्हणुन मी ती घेतो आणि वर वळवतो आणि आत खरं काय आहे ते पाहु तर तुम्ही पाहु शकता की तिथे आजूबाजूला स्पिंडल आहे ज्यावर लोखंडी बार फिरत आहे हा लोखंडी बार आहे लोखंडी प्लेट जी फिरत आहे मी हे तुमच्या जवळ घेतो तर तुम्ही पाहू शकतात की हा लोखंडी बार स्पिंडल भोवती अक्षा भोवती फिरत आहे आणि आता मी ते फिरवतो हा तो पॉईंटर आहे जो हलणाऱ्या लोखंडी बार ला जोडला आहे आणि हा पॉईंटर स्किन वर फिरत आहे तर ही संपुर्ण व्यवस्था आहे तर ही या साधनाची मुख्य यंत्रणा आहे मी ह्या उपकरणाबद्दल आणखी एक महत्वाचे वैशिष्ट्य सांगतो जी ही डम्पिंग यंत्रणा आहे तर तुम्ही पाहता कि या पॉइंटर च्या मागे आपल्याकडे हि प्लेट जोडलेली आहे तर जेव्हा पॉइंटर हलतो तेव्हा ह्या अर्ध वर्तुळाकार कक्षात हि प्लेट सुद्धा फिरत असते तर म्हणुन जेव्हा पॉइंटर हलतो तेव्हा प्लेट देखील हलते आता जर मी हा पॉईंटर जरासा हलवला तर तुम्ही पाहू शकता कि ते बराच काळासाठी ऑस्सिलेट होते जर मी हे हलवले तर ते ऑस्सिलेट होते तर हे चांगले नाही कारण जर मी करंट मोजत असेल जर मी करंट लागु केले तर हा पॉइंटर हा काही स्थानावर जाईल आणि मग इनरशीआ मुळे ते ओव्हरशूट होऊ शकते आणि नंतर ते परत येईल आणि ते ऑस्सिलेट होऊ शकते तर हा पॉइंटर ऑस्सिलेट होऊ शकतो आणि म्हणूनच रिडींग घ्यायला कठीण जाते ही डम्पिंग यंत्रणा ह्या पॉइंटर ला लवकर स्थिर होण्यासाठी मदत करते मी हे चेंबर कव्हर करून जवळजवळ हवाबंद करतो तर आता हे हवाबंद चेंबर आहे आणि आता जर मी हा पॉइंटेर हलवला तर तुम्ही पाहु शकता आता हा पॉईंटर हलवणे कठीण आहे आणि तो लवकरच स्थिर होतो किंवा खाली बसतो जर मी हे हवाबंद केले तर तो ऑस्सीलेट होत नसते तर तो जास्त हलत नाही जेवढे तो याशिवाय हलत होता म्हणूया की तो जास्त हालचाल करत आहे जरी मी त्यास पुर्णपणे हवाबंद करू शकत नाही पण जर मी त्याला पुरेसे हवाबंद केले तर पहा की तो तितका जास्त हालचाल करत नाही तर ही यंत्रणा डम्पिंग यंत्रणा आहे जो ह्या पॉइंटर ला त्याच्या स्थितीत येण्यास मदत करते जेणेकरून आपण रिडींग सहजपणे घेऊ शकतो हे प्रात्यक्षिक पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा एकदा हे प्रात्यक्षिक परीक्षांसाठी किंवा समस्यांचे निराकरण करण्यासाठी इतके महत्वाचे नाही जर तुम्हाला अधिक सिद्धांत आवडत असतील तर तुम्ही हा व्हिडिओ वगळू किंवा हा व्हिडिओ विसरू शकता आपल्या पुढील व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा सिद्धांतिक बाबींकडे येऊ